हे आम्हाला प्रगत न्यूमेरिकल इंटिग्रेशनच्या तिसर्या विभागात आणते तर काही अतिशय चतुर गणित आहेत आश्चर्यकारकपणे नाही गौसचे आभार मानले पाहिजे जे आपल्याला अचूकतेचे उत्तर देण्यासाठी सक्षम आहेत 2 एन 1 समान एन बिंदू ठेवणे बरोबर आहे हे अशक्य दिसते हे कसे शक्य आहे बरोबर तर पुढील स्लाइड्स मध्ये आम्ही त्याच एन पॉईंट्स बरोबर ठेवून ऑर्डर 2 एन 1 ची अचूकता कशी मिळू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू तर आपण यातून चरण चरण पार करू माझ्याबरोबर आतापर्यंत प्रत्येकजण जेव्हा एखाद्या फंक्शनचे विश्लेषणात्मक इंटिग्रेशन मला माहित नसते तेव्हा उद्दीष्ट फंक्शनचे शक्य तितक्या अचूकतेचे इंटिग्रल शोधणे असते आता काहीतरी ज्याला आतील प्रोडक्ट म्हणून म्हणतात बरोबर आहे तर मी येथे तुम्हाला दोन वेक्टर दिल्यास ए आणि बी म्हणा त्यांच्या दरम्यान कोन थिटासह तर आपल्या सर्वांना माहित आहे की या दोन वेक्टरचे अंतर्गत प्रोडक्ट काय आहे आपण हे काय लिहाल बरोबर आहे रेखीय बीजगणिताच्या भाषेत मी हे लिहिणार आहे जसे की वेक्टर्सच्या भाषेत मी हे लिहित आहे दोन्ही बरोबर समान आहेत आता हे वेक्टरचे अंतर्गत प्रोडक्ट आहे फंक्शनचे अंतर्गत प्रोडक्ट कसे आहे आम्ही फंक्शन्सची अंतर्गत प्रोडक्ट कसे घेऊ हीच संकल्पना अशी आहे की आपल्याला येथे आणखी आवश्यक आहे तर डॉटप्रोडक्ट घटकांनुसार डॉटप्रोडक्ट ते इंटिग्रलला सामान्य करते इंटिग्रल बरोबर जर मी दोन फंक्शन्स म्हणेन आणि मला त्यांचे प्रोडक्ट हवे असेल तर बरोबर तर चिन्हे आहे आणि त्याचे मूल्य दिले आहे ठीक आहे तर वेक्टरच्या अंतर्गत प्रोडक्टच्या बाबतीत आपल्यास अंतर्गत प्रोडक्ट मिळू शकते समजा मी तुम्हाला दोन शून्य नसलेल्या वेक्टरचे अंतर्गत प्रोडक्ट विचारत आहे असे समजा ते 0 आहे हे तुम्हाला काय सांगते त्यांचे वेक्टर एकमेकांवर लंब आहेत बरोबर तर अंतर्गत प्रोडक्ट 0 जेव्हा दोन वेक्टर स्वतः नॉन झेरो असतात म्हणजे वेक्टर एकमेकांना ऑर्थोगोनल असतात जर मी तुम्हाला दोन नॉन झेरो फंक्शन्सचे अंतर्गत प्रोडक्ट 0 असल्याचे सांगितले तर समान शब्दावली लागू होते आम्ही म्हणतो की ही दोन्ही फंक्शन्स एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत बरोबर आहे तर जर तर f g ऑर्थोगोनल आहेत आपण यापुढे अवकाशातील दोन बाण म्हणून त्याचे दृश्यमान करू शकत नाही बरोबर आहे परंतु आपण काही अॅबस्ट्रॅक्शनसाठी किंमत देत आहात आता आपण वेक्टरपासून फंक्शन्सपर्यंत डॉट प्रॉडक्टची कल्पना अमूर्त केली आणि आपण ऑर्थोगोनॅलिटी बद्दल बोलू शकता बरोबर आहे तर या तथाकथित गौसीय चतुर्भुजावर आपण आता चर्चा करीत आहोत की हे ऑर्डर एनचे पॉलिनॉमियल तयार करा असे म्हणण्यापासून सुरू होते की ते एनपेक्षा कमी ऑर्डरच्या सर्व ऑर्थोगोनल पॉलिनॉमियलकरिता योग्य आहे म्हणूनच हे लक्षात येते की के अधिकतम एन 1 आहे आपण हे करू शकता के बरोबर 0 घ्या म्हणजे ची सरासरी 0 आहे मग मी घेतो ठीक आहे तर तुम्ही काय करता तुम्ही ऑर्डर एनचे पॉलिनॉमियल तयार केले आहे जसे कि पॉलिनॉमियलच्या सर्व कमी ऑर्डरवर ते ऑर्थोगोनल आहे आपण हे कसे कराल आम्ही पुन्हा वेक्टर्सनी ही प्रक्रिया कशी केली याबद्दल परत जाऊन पाहू शकतो बरोबर आहे समजा वेक्टर समजा मी तुम्हाला थोड्या थ्री डी स्पेसमधे असे व्हेक्टर दिले बरोबर चला हे 3 वेक्टर सांगा ज्यामध्ये 3 आयामी जागा आहे आणि मी असे म्हणतो की हे 3 वेक्टर दिले तर आपण 3 वेक्टरचा संच तयार करू शकता जे सर्व एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत आपण करू शकता बरोबर आहे ग्राम श्मिट प्रक्रिया योग्य आहे तर ग्राम श्मिट प्रक्रिया आपण अनुसरण करीत आहात आपण एक वेक्टर घ्या प्रारंभ करा की प्रथम वेक्टर दुसर्या वेक्टरचा भाग पहिल्या वेक्टरसह वजा करा आपणास पुढील वेक्टर मिळेल आणि आपण एन चरणात ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा पहिल्याला एन वेक्टर मिळेल जे सर्व एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत बरोबर आहे तर ज्यांच्याकडे काही मोजके आहेत ज्यांनी रेखीय बीजगणित केले नाही त्यांना आपण ग्राम श्मिट ही संकल्पना सुधारू शकता हीच प्रक्रिया मी फंक्शन्सला लागू करु शकतो कारण डॉट प्रॉडक्ट ऑर्थोगोनॅलिटी ही संकल्पना फंक्शन्सलाही लागू होते बरोबर आहे तर मी या सर्वांपासून सुरु करू शकतो ठीक आहे समजा मी घेतो आणि मी तुम्हाला 1 ते 1 चा मध्यांतर देतो तर फंक्शन म्हणजे 1 आहे तर आणि हे दोन एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत आम्हाला शोधू द्या तर मी हे करत असल्यास आणि उत्तर असेल विद्यार्थीः 23 तर ही दोन्ही फंक्शन एकमेकांना ऑर्थोगोनल नाहीत परंतु यात काहीच अडचण नाही मी ही ग्राम श्मिट प्रक्रिया लागू करू शकतो आणि मी पॉलिनॉमियल फंक्शन्सच्या संचावर पोहोचू शकतो जे सर्व ऑर्थोगोनल आहेत ठीक आहे हे नक्कीच केले गेले आहे आणि या पॉलिनॉमियलसाठी एक छान नाव आहे ऑर्थोगोनॅलायझेशननंतर मिळणाऱ्या या पॉलिनॉमियलला तथाकथित लेजेंड्रे पॉलिनॉमियल म्हणतात ठीक आहे भिन्न भिन्न नावे आणि भिन्न गुणधर्म असलेल्या ऑर्थोगोनल पॉलिनॉमियलचे संपूर्ण कुटुंब आहे परंतु कल्पना ही फंक्शन दरम्यान समान ऑर्थोगोनॅलिटी आहे अजून तरी छान आहे तर चरण 1 चा आमचा सारांश काय आहे मी पॉलिनॉमियलचा एक संच तयार केला आहे जो ऑर्थोगोनल आहे बरोबर आहे तर मी माझे एन निश्चित केल्यास मी येथे हे सर्व x वर ऑर्थोगोनल तयार केले आहे ठीक आहे आता याचा उपयोग कसा होईल चला ते पाहू आपल्या 2 चरणात काही प्रश्न आता चरण 2 या पॉलिनॉमियल फंक्शनचे मूळ काय आहे मी बराच विशिष्ट प्रश्न विचारत नाही ठीक आहे मी इतकेच सांगत आहे की या Nth ऑर्डरच्या पॉलिनॉमियलचे किती मूळ असतील प्रथम ऑर्डर पॉलिनॉमियल किती मूळ किंवा शून्य आपण त्यास शून्य म्हणू त्याचे मूळ किती आहे विद्यार्थीः जास्तीत जास्त एन जास्तीत जास्त एन नाही एन म्हणा ते पुन्हा पुन्हा येणारे मुळे देखील असू शकतात बरोबर 2 बरोबर दोनदा पुनरावृत्ती होते तर एन मुळे आहेत मूळ म्हणजे काय फंक्शन जेथे 0 वर जाते ती जागा बरोबर आहे तर ठीक आहे संख्यात्मक विश्लेषणापासून एक छान प्रमेय आहे जे आपण येथे सिद्ध करणार नाही परंतु असे म्हणतात की ऑर्थोगोनल पॉलिनॉमियलसाठी मुळे नेहमीच वास्तविक आणि वेगळी असतात आम्ही फक्त ते वापरु ठीक आहे तर ऑर्थोगोनल वास्तविक आणि विशिष्ट मुळांसाठी आहे ठीक आहे तर तुमच्यातील काहीजणांना असा प्रश्न पडला पाहिजे की ही चर्चा कोठे सुरू आहे चला आपण यास जवळ आणण्याचा प्रयत्न करू तर लक्षात ठेवा आमचे फंक्शन म्हणजे पॉलिनॉमियल नाही हे काही सामान्य फंक्शन आहे ठीक आहे आता आपल्याला काहीतरी स्वारस्यपूर्ण प्रयत्न करायचे आहेत आम्ही ऑर्डर 2 एन 1 च्या पॉलिनॉमियलद्वारे अंदाजे करण्याचा प्रयत्न करू इच्छित आहोत तर समजा आपण फक्त उदाहरणात जाऊ तर येथे उदाहरण म्हणजे अंश पॉलिनॉमियल हा 3 क्यूबिक पॉलिनॉमियल आहे छेद 2 ऑर्डरचा पॉलिनॉमियल आहे तर हे खरोखर हायस्कूलमध्ये केल्या गेलेल्या गोष्टी होत्या याला युक्तिनिय फंक्शन युक्लिडियन डिव्हिजन म्हणतात जर मी हा डिव्हिजन केला तर हा ऑर्डर 2 आहे हा ऑर्डर 3 आहे भागाकाराचा ऑर्डर 1 असेल बरोबर तर हा येथे आणि बाकी देखील डिग्रीचे असतील विद्यार्थी 1 1 या प्रकरणात योग्य तर येथे समान गोष्ट लागू आहे मला मिळेल अधिक मला थोडे बाकी मिळेल बरोबर आहे पण आणि ची विशेष प्रॉपर्टी काय आहे q आणि r यांचे ऑर्डर काय असेल विद्यार्थी N - 1 जास्तीत जास्त N 1 कारण मी ऑर्डर एन च्या पॉलिनॉमियलने विभाजित केले आहे आणि मला फंक्शन अंदाजे 2N - 1 पाहिजे तर चांगले आपण करू शकता क्यू बेसचा एन - 1 ऑर्डर असू शकतो तर ऑर्डर एनपेक्षा कमी आहे म्हणजेच जर मी हे सूत्र येथे उघडले तर मला मिळेल जे 2 एन 1 ऑर्डरचा अंदाज आहे तर हा आपला युक्लिडियन डिव्हिजन आहे आता आपणास असे वाटते की पुढे काय होईल छेद काढला होय छेद काढला बरोबर मी या एक्सप्रेशनमध्ये दोन्ही बाजूंनी ने गुणाकार केला बरोबर तर माझ्याजवळ येथे भागाकार आणि बाकी शिल्लक आहे आमचे अंतिम उद्दीष्ट काय होते विद्यार्थीः इंटिग्रेट फंक्शन इंटिग्रेट करा बरोबर म्हणून आम्ही काही केले ज्यामध्ये आपण इच्छित हालचाल घडवून आणत आहोत हे बघू या की आपण इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूया काय होते ते ठीक आहे चरण 4 म्हणून घेते आम्ही या एक्सप्रेशनच्या दोन्ही बाजूंनी इंटिग्रेशन करणार आहोत तर मी या सर्व गोष्टी इंटिग्रेट करणार आहे हे लक्षात ठेवा की हे कधीही अनिश्चित इंटिग्रल नसतात हे नेहमी निश्चित इंटिग्रल असतात ठीक आहे आम्ही फक्त निश्चित इंटिग्रल बद्दल बोलत आहोत तर आपण मला सांगू शकता की आपण येथे प्रथम टर्म पाहूया ठीक आहे जेव्हा मी याला इंटिग्रेट करतो तेव्हा उत्तर काय असेल असे आपल्याला वाटते उत्तर 0 असणे आवश्यक आहे कारण तसे ऑर्डरचे पॉलिनॉमियल आहे कोणत्या ऑर्डरचे होते विद्यार्थी एन 1 एन 1 बरोबर तर हे एन 1 होते तर मी हे असे लिहू शकलो असतो आणि काय होत आहे ते पी एन एक्स आणि इंटिग्रेटेडद्वारे गुणाकार केले जात आहे परंतु आम्ही हे s कसे बनविले विद्यार्थी ऑर्थोगोनल ऑर्थोगोनल प्रत्येक डिग्रीपेक्षा त्यापेक्षाही कमी हे ऑर्थोगोनल आहे याच्यासोबत याच्यासोबत याच्यासोबत या सर्वांसोबत तर हे इंटिग्रेशन पहिल्या टर्मला 0 वर जाईल तर मी या इंटिग्रल्स प्रमाणे बाकी आहे मी हा टर्म यापुढे सरलीकृत करू शकत नाही बरोबर तो एन 1 ऑर्डरचा आहे परंतु त्याबद्दल हेच आहे मी दुसरे काहीही करू शकत नाही पण आमच्याकडे काय आहे आमच्याकडे एन पॉईंट्स आहेत ज्यात मला माझ्या फंक्शनचे मूल्यांकन करण्याची शक्यता आहे माझ्याकडे तसे आहे समजा मला ते एन पॉईंट्स वापरायचे आहेत मी हे लिहू शकतो की हे आपण आधीच शिकलेल्या गोष्टींच्या अनुषंगाने सुलभ करू शकतो यासाठी मी लग्रेंज पॉलिनॉमियल वापरू शकतो मी बरोबर म्हणू शकतो कारण माझ्याकडे असे एक्सप्रेशन आहे तर मला q माहित आहे मला p माहित आहे मला r माहित आहे तर मला माहिती आहे काही प्रमाणात डिग्री N 1 आहे बरोबर आहे तर आधी आम्ही लाग्रेंज पॉलिनिमियल्सवर चर्चा केलेल्या गोष्टी वापरू शकतो जेणेकरून याला अगदी इंटिग्रेट केले जाईल तर हे इंटिग्रल काय असेल पुन्हा अगदी सोपी i हे 1 ते एन च्या बरोबरीचे आहे पहिली टर्म कोणती असावी मी एक फंक्शन आर इंटिग्रेट करीत आहे तर प्रथम टर्म असावे की मी डिराईव केलेले इंटिग्रेशन सूत्र वापरत आहे मी लग्रेंज पॉलिनिमियलसाठी काढलेला चौरस नियम प्रथम टर्म फंक्शनच्या अचूक मूल्य चे आर असावे जे काही नोडद्वारे गुणाकार करते विद्यार्थीः वजन वजन तर वजन फंक्शनवर अवलंबून नाही बरोबर तर लक्षात ठेवा की ही वजने पूर्व गणनाद्वारे दिली गेली तर वेळ वाचविण्यासाठी तर मला याचा इंटिग्रल पाहिजे होता आणि मी काही प्रमाणात इतर फंक्शनच्या मूल्यासह बाकी आहे तर आतापर्यंत आम्ही स्थाने निर्दिष्ट केली आहेत नाही आम्ही आत्ताच सोडले आहे तर आता आपण युक्त्या चे अंतिम कार्ड प्ले करूया ज्याचे चरण 5 आहे जर एन पॉईंट्स चे मूळ म्हणून निवडले गेले ओके तर मग त्याचे मूल्य काय असेल याबद्दल मी काय सांगू हे तर आहेच कारण ते चे मूळ आहे बरोबर हे आणि हे एकत्र ठेवण्यासारखे आहे बरोबर आहे आता मी येथे हा वापर करीन परंतु मी आत्ताच बदलू शकतो तर असं असलं तरी संपूर्ण गोष्ट म्हणजे एक्सचा अंदाज बरोबर होता तर हे असे होईल हे जवळजवळ तर हे चौरस नियमांसारखे दिसते का हे चौरस नियमांसारखे दिसते का कारण नोड मूल्ये दिली गेली पाहिजेत वजन दिले जाते जे स्वतंत्रपणे मोजले जातात तर मला चौरस नियम मिळाला आहे कारण गौस आणि लेंगेडरे या दोघांच्या अत्यंत हुशारपणामुळे गौस लेंगेडरे यांचे नाव पुढे आले आहे तर आपल्याकडे एक गौस लेंगेडरे चौरस नियम आहे जो 2 एन 1 ऑर्डरचा अचूक आहे काय होते याचा चांगला परिणाम मिळविण्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागली का आम्हाला शोधून काढावे लागेल परंतु ते 1 वेळचे प्रकरण आहे मला द्यावे लागणारी इतर कोणतीही किंमत विद्यार्थीः सर एनचे मूल्य असेल एनचे मूल्य असेल विद्यार्थी उच्च एनचे मूल्य जास्त असेल नाही एनची कोणतीही किंमत आपल्यावर अवलंबून आहे जर आपण मला सांगितले की मला संपूर्ण फंक्शनमध्ये फक्त 4 बिंदूंवर प्रवेश आहे तर आपण तयार कराल आपल्याला किती अचूकता हवी आहे हे आपल्या हातात आहे परंतु आपण एन बरोबरी 4 निवडल्यास आपले उत्तर कोणत्या ऑर्डरशी अचूक आहे ऑर्डर 2 एन 1 जे आहे विद्यार्थी 7 7 आधीच्या हायस्कूल अप्रोचमध्ये आमचे उत्तर फक्त 3 ऑर्डर देण्यासाठी अचूक होते N बरोबर 4 करिता कारण यापूर्वी आम्ही एन पॉईंट्ससह जे बोललो होतो ते डिग्री एन 1 चे पॉलिनॉमियल बसू शकते तर माझे उत्तर जर मी तुम्हाला N च्या बरोबरीने 4 दिले तर तुमचे उत्तर उत्तम आहे तुम्ही अंदाजे क्यूबिक फंक्शन इंटिग्रेट करू शकता आता आपण 4 पॉईंट्ससह सांगत आहात की आपण 7 व्या ऑर्डरचा पॉलिनॉमियल करू शकता आपल्याला देय द्यावी लागेल ती किंमत म्हणजे फंक्शनचे मूल्यांकन कुठे करावे हि चॉईस आपल्याकडे नाही आपण चे मूळ म्हणून निवडण्याची सक्ती केली आहे मी अंतर सांगताना माझे अंतराल h एकसारखेपणाने कापू शकतो असे आपण म्हणू शकत नाही आपण ते करू शकत नाही आपणास मुळांचा वापर करावा लागेल अन्यथा जे काही होते ती प्रॉपर्टी बरोबर नसते परंतु ती देण्यास एक छोटी किंमत आहे तर या गौस लेंगेडरे चौरस नियमच्या बाबतीत दोन्ही आणि हे पूर्व गणना केलेले आहेत तेथे गणिती ग्रंथालये आहेत मॅटलाबकडे त्याचे C आहे ते फक्त त्यांना विनंती करतात की ते आपल्याला x चे आणि w चे संच देतील आपल्या गोष्टीमध्ये प्लग करा आणि झाले ठीक आहे तर आम्ही हे चौरस नियम नियमितपणे इंटिग्रल समीकरणामध्ये वापरु आपण आतापर्यंत अभ्यासलेल्या गौसीय चतुर्भुजाची कल्पना घरी आणण्यासाठी आपण काय करूया हे एक साधे उदाहरण घेऊ आणि मी घेतलेले उदाहरण म्हणजे एक फंक्शन आणि मध्यांतर 1 ते 1 आहे ओके तर मला हवे असलेले चतुर्भुज नियम किती बिंदू आहेत याची निवड माझ्यावर अवलंबून आहे तर उदाहरणार्थ हे पहिले गौस लेंगेडरे पॉलिनॉमियल किंवा लेंगेडरे पॉलिनॉमियल आहे हे दुसरे आहे आणि हे बरोबर आहे तर केवळ आपल्या समजुतीची चाचणी घेण्यासाठी ते पाहू की ते एकमेकांना ऑर्थोगोनल आहेत की नाही तर जर मी आतील प्रोडक्ट आणि घेतले तर तर मला काय मिळेल आणि आपण हे पाहू शकता की हे 0 होत आहे ठीक आहे चला आपण आणि घेऊ तर मला काय मिळणार आहे तर बरोबर आणि तुम्ही पाहु शकता की हे देखील 0 होईल तर हे आपल्याला दर्शविते की आपले पॉलिनॉमियल खरोखरच ऑर्थोगोनल आहेत आणि आपल्याकडे या तीन वेगवेगळ्या मेथड्स वापरुन या इंटिग्रलचे मूल्यांकन करणे बाकी आहे तर पहिले उदाहरण असेल उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला काय मिळवायचे आहे हे जाणून घेण्यासाठी आपण अचूक गणना घेऊ शकता तर इंटिग्रल हे पॉलिनॉमियल फंक्शन म्हणून इंटिग्रेट करणे क्षुल्लक आहे तर मला मिळणार आहे ठीक आहे चला जरा जास्त महाग मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करूया परंतु एक निकृष्ट नियम जो ट्रेपेझॉइडल नियम विस्तारित ट्रेपेझॉइडल नियम आहे तर येथे बिंदू मधील अंतर म्हणजे ते 1 ते 1 दरम्यानचे 3 बिंदू आहेत तर आपल्या एचचे अंतर प्रत्यक्षात फक्त 1 च्या बरोबरीचे आहे तर 3 बिंदूचा ट्रेपेझॉइडल नियम मला देईल तर हे 5 चे मूल्यांकन करते म्हणूनच आपण पाहू शकता की ट्रॅपीझोइडल नियम आधीच अचूक उत्तराच्या अंदाजापेक्षा जास्त आहे आणि वास्तविक उत्तर 4 असणे आवश्यक आहे तेव्हा काही लहान रक्कम 5 ने नाही तर तो मोठा बदल आहे 2 बिंदू गौस चतुर्भुज नियम आपल्याला काय देतो ते पाहूया म्हणून जसे मी आधी नमूद केले आहे चतुर्भुज नियम नोड्स आणि वजनांनी परिभाषित केला आहे तर जर मी आताच 2 बिंदू नियम निवडला तर एन बरोबर 2 आहे हा माझा हा फंक्शन घेणार आहे तर मला आधीपासूनच नोड्स माहित आहेत म्हणजे हे फंक्शन पहा म्हणजे आपण पाहू शकता की या पॉलिनॉमियलची मुळे फक्त आहेत आणि काही अतिरिक्त माहितीची आवश्यकता असते ती म्हणजे वजन या प्रकरणात मी फक्त आपल्याला अतिरिक्त माहिती देईन की वजन दोन्ही 1 समान आहे सर्वसाधारणपणे त्यांना नसणे आवश्यक आहे आणि आपण याची काळजीपूर्वक गणना केली पाहिजे तर त्याचे येथे मूल्यांकन करूया तर मी हे मिळवणार आहे की ची बेरीज हे माझे सामान्य सूत्र आहे तर ते होईल ठीक आणि हे मला देणार आहे आणि आम्ही त्याचे अगदी सोप्याने मूल्यांकन करू शकतो तर आणि आपण गणिताद्वारे कार्य करू शकता आपल्याला या प्रकरणात देखील उत्तर 4 मिळेल तर आपण हे पाहूया की आम्ही जे केले ते फक्त 2 बिंदू गौस चतुर्भुज नियम वापरुन केले मला अचूक उत्तर 4 बरोबर मिळू शकले हे आपल्याला आश्चर्यचकित करू शकणार नाही कारण आपल्याला माहित आहे की 2 बिंदू गौस चतुर्भुज नियम 2 एन 1 ऑर्डर साठी अचूक आहे 2 एन 1 बरोबर आणि या प्रकरणात एन हा 2 आहे म्हणून हे ऑर्डर 3 साठी अचूक आहे येथे माझे दिलेले फंक्शन एक घन पॉलिनॉमियल आहे तर मला योग्य उत्तर मिळाले याचे आश्चर्य वाटले नाही कारण सर्व अटी समाधानी झाल्या तर हे आपल्याला केवळ असे दर्शविते की या प्रकरणात केवळ 2 फंक्शन मूल्यांकन करून आपण समान उत्तर मिळवू शकता जर आपण थोडासा चुकीचा चतुर्भुज नियम वापरला तर अगदी 3 पॉईंटचे मूल्यांकन आपल्याला चुकीचे उत्तर देते तर आशा आहे की यामुळे योग्य चतुर्भुज नियम ठीकपणे वापरण्याचे महत्त्व आहे ठीक आहे तर हे आपल्याला या मॉड्यूलच्या शेवटी आणते जे न्यूमेरिकल इंटिग्रेशन किंवा चतुर्भुज जेकी अधिक लोकप्रिय आहे